लाप्लास अँड पोयसन इक्वेशन्स फॉर इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल मागील लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल ची व्याख्या बघितली आहे आणि आपण काय पाहिले की E डॉट dl बरोबर असते वजा V आपण इंटीग्रल 1 ते 2 लिहू शकतो अधिक V याचा डिफरन्शियल फॉर्म हा ती इलेक्ट्रिक फिल्ड होता आणि त्याची किंमत ही वजा ग्रेडियंट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल होती आता आपण बघुया की या समीकरणाचा वापर करून आपण युनिट चार्ज वरील इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल कसे मिळवू शकतो तुम्हाला माहित आहेच की जर एखादा युनिट चार्ज ओरिजिन वरती असेल तर त्याच्यापासून r एवढ्या अंतरावर असलेले इलेक्ट्रिक पोटेन्शियल बरोबर असते 1 भागिले 4 pi epsilon 0 q भागिले r आपण त्या व्याखे वरून यांना मिळवूया तर जर मी इंटीग्रल E डॉट dl घेतला जो की पॉईंट r वरून जात आहे असे समजा की r व्हेक्टर हे इंफिनिटी पर्यंत जात आहे तर हे असेल वजा V ऍट इन्फिनिटी अधिक V ऍट r dl VV मला याचे चित्र काढू द्या हा पॉईंट चार्ज आहे आणि मी व्हेक्टर r पासून इन्फिनिटी अंतरापर्यंत जात आहे आणि मी या रॅडियल लाईन वरून जाणार आहे जर तुम्ही या रॅडियल को ऑर्डिनेट सोबत परिचित नसाल तर आपण असे म्हणू शकतो की आपण x एक्सिस वरून जात आहोत मी या को ऑर्डिनेटवरती पुढील काही लेक्चर मध्ये चर्चा करणार आहे कारण मला स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल को ऑर्डिनेटची उजळणी करायची आहे कारण की येथे सगळे स्पेरीकली सीमेट्रिक आहे तर जर मी x वरती हे मोजमाप केले तर सगळीकडे समान अंतरावरती पोटेन्शियल हे सारखेच असेल म्हणून मी इथे इंटिग्रल E डॉट dx चे मोजमाप करणार आहे अंतर x ते इन्फिनिटी साठी आणि त्याला आपण असे लिहू शकतो की वजा अधिक V याला मी x पासून इन्फिनिटी पर्यंत जाण्यासाठी लिहू शकतो E बरोबर 1 भागिले 4 pi epsilon 0 q भागिले x चा वर्ग x युनिट व्हेक्टर डॉट dx x युनिट व्हेक्टर जे असेल x पासून इनफिनिटी पर्यंत आणि हे बरोबर असेल 1 भागिले 4 pi epsilon 0 q भागिले x चा वर्ग dx आणि तुम्ही इकडे बघू शकता की याची किंमत आहे 1 भागिले 4 pi epsilon 0 q भागिले x हे असेल r या अंतरासाठी मी याला रॅडिअल्ली फिरवत असताना q भागिले r असे लिहू शकतो याला मी प्रत्येक वेळेस x ऍक्सिस वरून जात असलेली त्रिज्या असे घेऊ शकतो xE तर आपण काय शिकलो की Vइन्फिनिटी अधिक V पॉईंट r वरती असते 1 भागिले 4 pi epsilon 0 q भागिले r आणि जसे कि मी आधी सांगितले होते याला आपण कॉन्स्टंट पर्यंतच मांडू शकतो तर मी यासाठी एक रेफरन्स पॉईंट घेणार आहे जेणेकरून V इन्फिनिटी आपण 0 घेऊ शकतो जर मी V इन्फिनिटी 0 घेतले तर V ला मी 1 भागिले 4 pi epsilon 0 q भागिले r असे घेऊ शकतो आणि याचा अर्थ काय होतो की जर मी एखादा चार्ज घेतला आणि त्याला इन्फिनिटी पासून पॉईंट r वरती आणले तर मला येथे एवढे कार्य करावे लागेल कधी कधी लोक हे इंटीग्रल करत असताना गोंधळून जातात आता मी हे करतो जर मी ओरिजिनल वरती चार्ज q घेतला आणि मी त्याला इन्फिनिटी पासून इकडे आणले तर पुन्हा येथे माझ्याकडे असेल मी याला x बरोबर इन्फिनिटी पासून ते पॉईंट x E डॉट dl जे की बरोबर आहे वजा V अधिक V इन्फिनिटी कारण की पॉईंट l हा इन्फिनिटी वरती आहे मी अजूनही dl ला dx x असे घेऊ शकतो कारण कि मी याला इन्फिनिटी पासून ते x पर्यंत आणत आहे आणि हे लिमिट्स ने कव्हर केलेले आहे त्यामुळे मला इथे वजा चिन्ह घेण्याची गरज नाही इकडे dl बरोबर वजा dx x असेल तुम्ही याला अजूनही dl ला dx x असे घेऊ शकता मी x वरती याला इंटिग्रेट करत आहे आणि कारण की इंटिग्रेशन हे इन्फिनिटी पासून x पर्यंत घेतले जात आहे तर इथे या हालचालीची काळजी घेतलेली आहे आणि हे म्हणजेच असेल q भागिले 4 pi epsilon 0 dx भागिले x चा वर्ग इन्फिनिटी टु x म्हणजेच असेल वजा V येथे V इन्फिनिटी 0 घेतली आहे आणि यासारखे तुम्हाला येथे उत्तर मिळते तर हे आहे r एवढ्या अंतरावर असलेल्या पॉईंट चार्ज q मुळे असलेले पोटेन्शियल तर आपण r एवढ्या अंतरावर असलेल्या पॉईंट चार्ज q मुळे असलेले पोटेन्शियल मोजले आहे चार्ज डिस्ट्रीब्यूशन बद्दल काय असेल समजा जर मला चार्ज डिस्ट्रीब्यूशन दिले तर येथे डेन्सिटी ही rho r प्राईम एवढी असेल जसे की आपण इलेक्ट्रिक फिल्ड च्या बाबतीत बघितले होते इलेक्ट्रिक फिल्ड सुपरइम्पोझ झालेली होती येथे सुपरपोझिशन प्रिन्सिपलचे अनुसरण केले जाते तर जर इलेक्ट्रिक फिल्ड मध्ये झालेले वर्क डन मोजले तर ते वर्क डन देखील सुपरइम्पोझ झालेले असेल तर पॉईंट r वरती असलेले पोटेन्शिअल बरोबर असेल या चार्ज मुळे असलेले पोटेन्शियल अधिक या जवळपासच्या चार्जेस मुळे असलेले पोटेन्शिअल आणि म्हणून मी याला असे लिहू शकतो की 1 भागिले 4 pi epsilon 0 इंटिग्रेशन rho r प्राईम भागिले r वजा r प्राईम dr प्राईम हे d आहे मी याला असे लिहणार आहे खरेपाहता हे व्हॉल्युम इंटेग्रल dv प्राईम आहे आणि आपल्याला येथे काय सूत्र मिळाले या दिलेल्या परिस्थितीमध्ये V इन्फिनिटी आपण हे 0 घेणार आहोत तर हे फ्री स्पेस साठी असेल जर माझ्याकडे चार्ज डिस्ट्रीब्यूशन असेल ज्याच्याकडे rho r प्राईम चार्ज डिस्ट्रीब्यूशन असेल तर r वरती असलेले पोटेन्शियल या सूत्राने दिले जाईल V बरोबर 1 भागिले 4 pi epsilon 0 rho r प्राईम भागिले r वजा r प्राईम dV प्राईम तुम्ही बघू शकता की ही इलेक्ट्रिक फिल्ड च्या फॉर्म्युला पेक्षा सोपे आहे जेथे व्हेक्टर आऊट येथे आहे 3 कंपोनेंत्स चे मोजमाप करणे हे नक्कीच अवघड आहे एका कॉन्टिटीच्या मोजमापापेक्षा आणि त्यानंतर जर मी त्याचा ग्रेडियंट घेतला तर इलेक्ट्रिक फिल्ड येथून बाहेर निघेल त्यामुळेच आपण इलेक्ट्रिक फिल्ड ऐवजी पोटेन्शियल वरती काम करण्याला प्राधान्य देतो आणि हे लक्षात ठेवा की हे सूत्र फ्री स्पेस सारखेच आहे Vr14π0ρ।r r।dV आणि म्हणून आपण पुन्हा त्या परिस्थितीचा विचार करून ज्या बद्दल आपण अगोदर बघितले आहे जर माझ्याकडे धातूचा एखादा गोळा असेल आणि जर त्याला मी ग्राउंड केले ग्राउंड केले येथे पोटेन्शियल बरोबर 0 असेल आणि त्यानंतर जर मी या पृष्ठभागाच्या जवळ कुठेतरी एखादा चार्ज घेतला किंवा याच्या मध्यावर्ती एखादा चार्ज घेतला तर मी असे लिहू शकतो की V बरोबर q भागिले 4 pi epsilon 0 1 भागिले r हे बरोबर नाही कारण या पासून आपल्याला r बरोबर R असताना 0 मिळणार नाही तुम्ही असे म्हणू शकता की Refer Time 0836 तुम्ही याला असे मांडू शकता की V बरोबर q भागिले 4 pi epsilon 0 1 भागिले R हे असे ठीक असेल Vrq4π0r≠0 at rR Vrq4π0 पण जर मी एखादी वेगळी भूमिती घेतली तर काय होईल समजा मी एक बॉक्स घेतला आहे याचा अर्थ असा की सगळे पृष्ठभाग 0 केले आहेत आता याच्या आत मध्ये एक चार्ज ठेवा येथे पोटेन्शिअल काय असेल याचे उत्तर देणे फारच अवघड आहे आणि म्हणून आपल्याला येथे काय करावे लागेल पोटेन्शियलचे मोजमाप करण्यासाठी आपल्याला V साठी डिफरंशिअल इक्वेशन तयार करावे लागेल आणि त्याला योग्य बाउंड्री कंडिशन सोबत सोडवावे लागेल आणि त्यातून आपल्याला उत्तर मिळेल समजा मला डिफरंशिअल इक्वेशन माहिती आहे नंतर मग मी या बाउंड्री कंडीशन सोबत ते डिफरंशिअल इक्वेशन सोडवू शकतो आणि त्यातून मला उत्तर मिळेल नक्कीच मला हे सिद्ध करून दाखवावे लागेल की मिळालेले उत्तर हे अद्वितीय आहे तर आता आपण V साठीचे डिफरंशिअल इक्वेशन काय आहे ते बघू या आपल्याकडे E बरोबर वजा ग्रेडियंट ऑफ V आहे आपल्याकडे डायव्हरजन्स ऑफ E बरोबर त्या पॉईंट वरील चार्ज डेन्सिटी भागिले epsilon 0 हे देखील आहे आपल्याकडे E चा कर्ल बरोबर 0 असे देखील आहे पण हे दोन समीकरणे सारखीच आहेत कारण की पोटेन्शिअल आणि ग्रेडियंट चे कर्ल हे 0 असते आणि या गोष्टीचे येथे अनुसरण केले आहे तर आपल्याकडे हे फक्त एकमेव समिकरणच उरेल आणि आता आपण येथे V साठी चा फॉर्मुला इकडे घेऊ शकतो तो असेल rho r भागिले epsilon 0 आणि हे देईल मी याला डेल चा वर्ग असे लिहिणार आहे वजा V बरोबर rho r भागिले epsilon 0 आता बघुयात डेल चा वर्ग हा घटक काय आहे ते वजा डेल डॉट डेल V हे वजा चिन्ह येथे आहे आपल्याला याबद्दल चिंता करण्याची गरज नाही हे असेल x d भागिले dx अधिक y d भागिले dy अधिक z d भागिले dz जे कार्यरत असेल x dV भागिले dx अधिक y dV भागिले dy अधिक z dV भागिले dz वरती आणि याला वजा चिन्ह असेल आता या पासून जे मिळेल ते एक स्केलर फंकशन असेल V चा सेकंड डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x कारण की x डॉट dx मला 1 देईल x डॉट y मला 0 देईल तर येथे कोणत्याही क्रॉस टर्म्स नसतील अधिक d2V भागिले dy चा वर्ग अधिक d2V भागिले dz चा वर्ग याला V चे लाप्लासियन म्हणतात तर डेल चा वर्ग हा घटक लाप्लासियन आहे E V E0 V x∂xy∂yz∂zx∂V∂xy∂V∂yz∂V∂z 2Vx22Vy22Vz2 आणि म्हणून V चे डिफरंशिअल इक्वेशन असेल डेल चा वर्ग V बरोबर rho r भागिले epsilon 0 येथे सुरुवातीला वजा चिन्ह असेल याला पोयसन इक्वेशन म्हणून ओळखले जाते 2Vr ρ0 तर जर माझ्याकडे एखाद्या बॉक्स च्या आत मध्ये काही चार्ज डेन्सिटी असेल किंवा कोणत्याही एखाद्या बंद व्हॉल्युम मध्ये काही चार्ज डेन्सिटी असेल तर मी दिलेल्या बाउंड्री कंडीशन सोबत हे इक्वेशन सोडवू शकतो आणि मला V चे उत्तर मिळेल दुसरीकडे असे देखील होऊ शकते की जर मी हा बॉक्स घेतला या पृष्ठभागाला V एवढ्या पोटेन्शिअल वरती ठेवले आणि बाकी सगळ्या पृष्ठभागांना 0 एवढ्या पोटेन्शिअल वरती ठेवले तरीदेखील माझ्याकडे आत मध्ये इलेक्ट्रिक फिल्ड असेल इलेक्ट्रिक फिल्ड या रेषेमधून बाहेर पडेल आत मध्ये पोटेन्शिअल काय असेल आत मध्ये कोणतीही चार्ज डेन्सिटी नाहीये योग्य बाउंड्री कंडीशन साठी डेल्टा स्क्वेअर V बरोबर 0 आहे आणि हेच आहे लाप्लास इक्वेशन तर एलेक्ट्रिक पोटेन्शियल हे एक तर पोयसन इक्वेशनचे समाधान करेल जर चार्ज डेन्सिटी दिलेली असतील किंवा ते लाप्लास इक्वेशनचे समाधान करेल किंवा तुम्ही एक इक्वेशन लिहू शकता जर rho r बरोबर 0 असेल हे लाप्लास इक्वेशन कडे जाईल आणि नंतर योग्य बाउंड्री कंडीशन साठी याला सोडवावे लागेल आणि तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल म्हणून पुढे भविष्यात याला V साठी सोडवायचे आहे कारण की हे सोडवण्यासाठी खूप सोपे इक्वेशन आहे आणि नंतर तुम्हाला इलेक्ट्रिक फिल्ड E बरोबर वजा ग्रेडियंट ऑफ V मिळेल आणि नक्कीच आपल्याला माहिती आहे की जर आपण हे V साठी सोडवले तर त्याचा अर्थ असा लावला जाऊ शकतो की दोन V मधील फरक हा एखाद्या व्यक्तीने एका युनिट चार्ज ला या पॉईंटपासून पुढच्या पॉइंट पर्यंत नेण्यासाठी केलेले वर्क डन